आजच्या स्वाध्यायात आपण प्रकाश व पदार्थ यांतील परस्परक्रिया पाहणार आहोत ह्या स्वाध्यायात 7 आपण प्रकाश पदार्थ परस्पर क्रिया पाहणार आहोत व्याख्यानांमध्ये आपण सामान्यतः प्रकाश सेमीकंडक्टर पदार्थांवर कशी प्रक्रिया करतो ह्याचा अभ्यास केला त्यानंतर आपण विशिष्ट उदाहरणे आणि त्याचे व्यावहारिक वापर पाहिले आपण एलईडी फोटो डायोड लेझर सौरपेशी वगैरे पाहिले ह्या स्वाध्यायात आपण सामान्य परस्परक्रियांवर लक्ष केंद्रित करू आणि पुढील स्वाध्यायात मी आता उल्लेख केलेल्या विशिष्ट साधनांशी संबंधित गणिते घेऊ तर आपण प्रकाशाची पदार्थावरील क्रिया पाहिली तेथे मी पायाभूत गोष्ट अशी सांगितली की प्रकाशातील ऊर्जा E ही सेमीकंडक्टर मधील एखाद्या अभिक्रिया ऊर्जेहून जास्त असली पाहिजे बहुतांश बाबतीत ही अभिक्रिया म्हणजे पदार्थाची बँड गॅप असते त्यामुळे जेव्हा प्रकाशातील ऊर्जा बँड गॅप पेक्षा जास्त असते तेव्हा इलेक्ट्रॉन उद्दीपित होतात व व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँड मध्ये जातात अशीही परिस्थिती असते जेथे बँड गॅपमध्ये व्यंग स्थिती किंवा सापळा स्थिती असतात ह्या स्थिती व्हॅलन्स बँडजवळ किंवा कंडक्शन बँडजवळ वसलेल्या असतात आणि पुन्हा प्रकाशाच्या सेमीकंडक्टरवरील अभिक्रियेमुळे एकतर व्हॅलन्स बँडमधील वाहक उद्दीपित होऊन सापळा स्थितीत जातात किंवा सापळा स्थितीतील वाहक कंडक्शन स्थितीत जातात म्हणूनच तर E semi म्हणजे केवळ बँड गॅप ऊर्जा नसून ती व्यंग स्थिती किंवा सापळा स्थितीच्या ऊर्जेशीही संबंधित असते तर ह्या संक्षिप्त प्रस्तावनेनंतर मी गणिताकडे वळतो गणिते सोडवताना आपण पुन्हा व्याख्यानांमध्ये शिकलेल्या तत्वांशी त्यांचा संबंध लावणार आहोतच प्रॉब्लेम 1 गॅलीअम आर्सेनाईडचा 0 35μm जाडीचा एक नमुना आहे त्यावर प्रकाशाचा झोत पाडला आणि त्याला ऊर्जा दिली ती ऊर्जा 2 eV आहे ती गॅलीअम आर्सेनाईडच्या बँड गॅपपेक्षा जास्त आहे तर गॅलीअम आर्सेनाईडची Eg ही 1 42eV आहे ह्या नमुन्यात शोषला गेलेला प्रकाश शोधून काढा आणि अशीच आकडेमोड सिलिकॉन साठीही करा तर जेव्हा आपण पदार्थाने शोषलेला प्रकाश पाहतो तेव्हा आपण मूलतः बिअर लंबर्ट नियम पाहतो बिअर लंबर्ट नियम असे सांगतो की एका लहान अंतरावरील तीव्रतेतील बदल आणि त्याचे चिन्ह वजा आहे कारण तीव्रता प्रत्यक्षात कमी होत जाते हा x च्या समप्रमाणात असतो आणि प्रमाणाचा स्थिरांक μ आहे येथे μ हा पदार्थाचा शोषण घटक ऍबसॉरपशन कोइफिसिएंट absorption coefficient आहे हा पर्यायाने पदार्थावर पडणाऱ्या प्रकाशाच्या तरंगलांबीवर अवलंबून असतो आपण ह्याचे इंटिग्रेशन करून सीमा अटी त्यात घालून I मिळवू शकतो I Ioexp μx मिळते तर येथे I ही आरपार पाठवलेली तीव्रता अर्थात ट्रान्समीटर इंटेन्सिटी सांगितली तुम्हाला शोषलेली तीव्रता शोधून काढायची असेल तर जर ती गुणोत्तराच्या स्वरूपात शोधून काढायची असेल तर ती 1 IIo आहे हे गुणोत्तर आपण टक्केवारीत रूपांतरित करू शकतो ती 1 exp μ इतकी येते ह्या विशिष्ट बाबतीत आपल्याला नमुन्याची जाडी देण्यात आलेली आहे तर येथे t म्हणजे नमुना पदार्थाची जाडी आहे हे सूत्र वापरून आपण गॅलीअम आर्सेनाईडसाठी किंमत शोधून काढू शकतो तर गॅलीअम आर्सेनाईडसाठी ऍबसॉरप्शन कोइफिसिएंट μ दिलेला आहे तो 5 x 105 cm 1 इतका आहे तर ह्यावरून आपण शोषलेली टक्केवारी शोधून काढू शकतो ती केवळ 1 IIo100 इतकी आहे ह्या सर्व किंमती सूत्रात घालून आपल्याला 99 999 मिळते ह्यामध्ये पुढे आणखी काही 9 आहेत ह्याचाच अर्थ 2 eV चा प्रकाश गॅलीअम आर्सेनाईडच्या केवळ 0 35 μm अर्थात 350 nm जाडीच्या नमुन्यावर टाकल्यास जाडी केवळ 350 nm आहे आणि जवळपास सर्व प्रकाश शोषला गेला म्हणजेच ह्या किरणांसाठी गॅलीअम आर्सेनाईड हे अपारदर्शक आहे आपण हीच आकडेमोड सिलिकॉन साठी करू μ ची किंमत 8 x 104 cm आहॆ तर सिलिकॉनचा बँड गॅप गॅलीअम आर्सेनाईडपेक्षा कमी आहे तर सिलिकॉनची Eg खोलीच्या तापमानाला 1 10 eV आहे त्यामुळे जरी बँड गॅप कमी असली तरी 2 eV ला ऍबसॉरप्शन कोइफिसिएंट गॅलीअम आर्सेनाईडपेक्षा थोडासाच कमी आहे आणि हे मूलतः व्हॅलन्स व कंडक्शन बँड मध्ये स्थितींची घनता कशी विभागली आहे ह्याच्याशी संबंधित आहे तर μ ची ही किंमत घेऊन आपण शोषणासाठी आकडेमोड करू शकतो पुन्हा सर्व संख्या आवश्यक ठिकाणी घालू ती किंमत 93 92 येते तर ही देखील मोठी संख्या आहे परंतु जवळपास 7 प्रकाश आरपार निघून जातो आणि उरलेला शोषला जातो 35 μm ऐवजी जाडी 0 1 μm इतकी कमी केलेली आहे म्हणजेच अंदाजे 100 nm इतकी कमी ऊर्जा अजूनही 2eV आहे त्यामुळे ऍबसॉरप्शन कोइफिसिएंटसाठी मी हीच किंमत वापरेन गॅलीअम आर्सेनाईडसाठी हे केले तर शोषण I च्या 100 पट येते जे 1 exp μtx100 आहे आणि ते 99 3 येते तर नमुन्याची जाडी आणखी कमी केली तर आपण ती पार तिप्पट कमी करू शकतो म्हणजेच 350 nm वरून 100 nm ला नेऊ शकतो तरीदेखील आपल्याला शोषलेल्या प्रकाशाची टक्केवारी खूप जास्त मिळू शकते दुसऱ्या बाजूला पाहिले तर सिलिकॉनच्या 100 nm जाडीसाठी शोषण केवळ 55 आहे म्हणजेच केवळ अर्धा प्रकाश शोषला जातो आणि उर्वरित अर्धा आरपार जातो आपण आणखी एक चल येथे मांडू शकतो ते म्हणजे तरंगलांबीतील बदल किंवा प्रकाशाच्या उर्जेमधील बदल जर ऊर्जा 1 5 eV मानली म्हणजेच 2eV चा प्रकाश पाडण्याऐवजी केवळ 1 5 eV च्या प्रकाशाने नमुना उजळविला गॅलीअम आर्सेनाईडसाठी μ ची किंमत कमी आहे ती 5 x 103 cm 1 आहे तरीदेखील ही किंमत बँड गॅपपेक्षा जास्त आहे परंतु बँड गॅपच्या खूप जवळ आहे त्यामुळे उपलब्ध स्थितीची संख्या कमी आहे त्यामुळे त्यानुसार मिळणारा ऍबसॉरप्शन कोइफिसिएंट देखील कमी आहे आता जाडी 0 35 μm असेल तर तीच 350 nm तेच सूत्र वापरून शोषण केवळ 16 05 येते म्हणजे जवळपास 84 प्रकाश आरपार जातो व उरलेला शोषला जातो म्हणून नमुन्यामधून प्रकाश पूर्णपणे आरपार जाऊ द्यायचा आहे की शोषून घ्यायचा आहे ह्यानुसार आवश्यक नमुन्याची जाडी ठरविण्यामध्ये ऍबसॉरप्शन कोइफिसिएंट μ हा कळीची भूमिका बजावतो आपण गॅलीअम आर्सेनाईड वापरून पारदर्शक सेमीकंडक्टर बनविणार असलो तर 1 5eV हुन अधिक ऊर्जेचा प्रकाश असेल असा प्रकाश आधीपासून दृश्य प्रभागात आहेच तर आपल्याला असे आढळून येईल की बहुतांश प्रकाश सहजरित्या शोषला जातो आणि केवळ अतिशय लहान प्रमाणात प्रकाश आरपार जातो त्यामुळे कोणता पदार्थ निवडायचा आणि त्याची जाडी किती असावी हे ठरविण्यामध्ये μ ची किंमत आणि त्या अनुषंगिक भिन्न तरंगलांबी हे अतिशय महत्वाची भूमिका बजावतात आता गणित 2 पाहूया प्रॉब्लेम क्र 2 मध्ये आपल्यापाशी सेमीकंडक्टरचा एक नमुना आहे त्याचे काटछेद क्षेत्रफळ A 1 cm2 आहे आणि जाडी 0 1 cm आहे आपल्याला इलेकट्रॉन होल जोड्यांची संख्या शोधून काढायची आहे EHP म्हणजे इलेकट्रॉन होल जोड्या तर 1 watt प्रकाश शोषून घेतल्याने प्रति एकक घनफळात किती इलेकट्रॉन होल जोड्या निर्माण झाल्या हे आपल्याला शोधून काढायचे आहे प्रकाशाची पॉवर 1 watt आहे आणि तरंगलांबी λ ही 630 nm आहे ह्या विशिष्ट उदाहरणात सेमीकंडक्टरची बँड गॅप दिलेली नाही परंतु आपण ती इतकी मानणार आहोत की उद्दीपित झाल्यावर इलेक्ट्रॉन बँड गॅप पार करतील इतकी ऊर्जा त्यांना प्रकाशाकडून मिळणार आहे जेणेकरून इलेक्ट्रॉन होल जोड्या तयार होतील जर x ही अल्पसंख्यांक वाहकांची आयुर्मर्यादा 10 मायक्रोसेकंद असेल तर अल्पसंख्यांक वाहकांचे आयुष्य τ 10 मायक्रोसेकंद आहे आपल्याला स्थिर परिस्थितीतील जास्तीच्या वाहकांची दाटी अथवा कॉन्सनट्रेशन देखील शोधण्यास सांगितलेले आहे तर आपण आपल्या गणिताचा पहिला भाग पाहू तरंगलांबी 630 nm आहे प्रथम ऊर्जा शोधून काढू ऊर्जा hc आहे त्याची किंमत 3 16 x 10 19 joules येते तर आपल्याला प्रकाशाची तीव्रता ही ठाऊक आहे I 1 watt म्हणजेच 1 Js 1 आहे त्यामुळे आपण फोटॉनची एकूण संख्या शोधून काढू शकू ही प्रत्येक सेकंदास नमुन्यावर येऊन आदळणाऱ्या फोटॉनची संख्या आहे ही I भागिले ऊर्जा इतकी आहे म्हणजेच I तर ह्या सर्व संख्या योग्य ठिकाणी वापरू त्याचे उत्तर 3 17 x 1018 फोटॉन प्रति सेकंद असे येते प्रति एकक घनफळातील इलेकट्रॉन होल जोड्यांची संख्यादेखील शोधून काढायची आहे तर घनफळ म्हणजे क्षेत्रफळ A गुणिले t ते 0 1 cm3 आहे तर घनफळाने भागू आपण असेही मानू की प्रत्येक फोटॉन 1 इलेक्ट्रॉन होल जोडी निर्माण करतो ह्याचाच अर्थ क्वांटम इफिसिएंसी 100 आहे सामान्यपणे असे असत नाही क्वांटम इफिसिएंसी 100 हुन कमी असते अशा बाबतीत आपल्याला योग्य अपूर्णांकाने गुणावे लागेल परंतु ह्या विशिष्ट गणितात आपण क्वांटम इफिसिएंसी 100 मानू त्यामुळे जितके फोटॉन नमुन्यावर धडकतील ते तितक्याच इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण करतील त्यामुळे प्रति एकक घनफळात इलेक्ट्रॉन होल जोड्यांची संख्या 3 17 x 1019 cm 3 S 1 इतकी असेल म्हणजेच फोटोनच्या संख्येला केवळ घनफळाने भागावे लागते ह्यापुढील भागात आपल्याला स्थिर परिस्थितीतील जास्तीच्या वाहकांची दाटी अर्थात कॉन्सनट्रेशन शोधून काढायची आहे हा p प्रकारचा सेमीकंडक्टर आहे की n प्रकारचा सेमीकंडक्टर आहे हे आपल्याला ठाऊक नाही त्यामुळे सोपे जाण्यासाठी मी n प्रकार मानला आहे त्यामुळे जास्तीचे वाहक होल असतील अशीच आकडेमोड p प्रकारचा पदार्थ मानून देखील करता येईल त्यावेळी जास्तीचे अल्पसंख्यांक वाहक इलेक्ट्रॉन असतील परंतु ह्याने अंतिम उत्तर काही बदलणार नाही हे जास्तीचे अल्पसंख्यांक वाहक आहेत तर जेव्हा हा नमुना प्रकाशामुळे उजळून निघेल तेव्हा जास्तीच्या वाहकांसाठी एक समीकरण लिहिणे शक्य आहे हे डिफरंशिअल समीकरण dΔPdt असे आहे तर निर्माण झालेले जास्तीचे अल्पसंख्यांक वाहक ΔP ने दर्शविलेले आहेत ही संख्या निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन होल जोड्यांच्या संख्येइतकी ΔPh इतकी असते येथे τh अल्पसंख्यांक वाहकांची आयुर्मर्यादा minority life time जेव्हा मूलतः स्थिर स्थिती असते तेव्हा ΔP ची किंमत 0 असते त्यामुळे स्थिर स्थितीत dΔPdt ची किंमत 0 होते ह्याचा अर्थ स्थिर स्थितीतील जास्तीच्या वाचकांची संपृक्तता म्हणजे अन्य काही नसून इलेक्ट्रॉन होल जोड्यांची संख्या गुणिले अल्पसंख्यांक वाहकांची आयुर्मर्यादा आहे अल्पसंख्यांक वाहकांची आयुर्मर्यादा 10 मायक्रोसेकंद आहे ही किंमत आपण समीकरणात घालू शकतो प्रति एकक घनफळातील वाहकांची संख्या आपण आताच शोधून काढली ती 3 17 x 1014 cm3 इतकी आहे हे स्थिर स्थितीतील जास्तीचे होल आहेत आता आपण गणित क्र 3 कडे वळू प्रॉब्लेम 3 आपल्याकडे सापळा स्थिती नसणारा डायरेक्ट बँड गॅप सेमीकंडक्टर आहे बँड गॅपमध्ये कोणतीही व्यंगे किंवा सापळे नाहीत हे महत्वाचे आहे कारण सापळा स्थिती वाहक अडकवू शकतात आणि ह्याची आयुर्मर्यादा बँड मधील इलेक्ट्रॉन किंवा होलच्या आयुर्मर्यादेपेक्षा जास्त असते ह्यामुळे पुन्हा वाहकांची आयुर्मर्यादा बदलते आणि ह्याचा परिणाम पुन्हा वहनक्षमते सारख्या गुणधर्मावर तसेच क्वांटम एफिशिअन्सीवर होतो तर आपल्याकडे डायरेक्ट बँड गॅप सेमीकंडक्टर आहे तो काही Iλ तीव्रतेच्या प्रकाशाने उजळविलेला आहे तर Iλ ह्या बाबतीत I हे तरंगलांबीचे फंक्शन आहे ह्यामुळे फोटॉन निर्माण होतात पुन्हा एकवार आपण सांगत आहोत की तरंगलांबी λ किंवा प्रकाशाची ऊर्जा बँड गॅपपेक्षा जास्त आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होतात उजळलेले क्षेत्रफळ दिलेले आहे A ची किंमत लांबी गुणिले W आहे आणि सेमीकंडक्टरची जाडी D आहे क्वांटम एफिशिअन्सी η आहे किती इलेक्ट्रॉन होल जोड्या आहेत आणि किती फोटॉनचे इलेक्ट्रॉन होल जोड्यांमध्ये रूपांतर झाले आहे ह्याची माहिती क्वांटम एफिशिअन्सी देते मागील गणितात आपण क्वांटम एफिशिअन्सी 1 मानली होती त्यामुळे प्रत्येक फोटॉनचे इलेक्ट्रॉन होल जोडीमध्ये रूपांतर होत होते क्वांटम एफिशिअन्सी 0 5 किंवा 50 घेतल्यास त्याचा अर्थ 2 फोटॉन आल्यास त्यातील केवळ एकाचे रूपांतर इलेक्ट्रॉन होल जोडीमध्ये होते असा आहे क्वांटम एफिशिअन्सी दिलेली आहे आणि τ ही वाहकांच्या पुनर्मीलनाची आयुर्मर्यादा आहे त्यामुळे जेव्हा पदार्थावर प्रकाश पाडला जातो तेव्हा जास्तीचे इलेक्ट्रॉन व होल निर्माण होतात हे इलेक्ट्रॉन व होल वहन करू शकतात त्यामुळे जेव्हा प्रकाश खुला होतो तेव्हा वहनक्षमतेत बदल होतो ह्यालाच मूलतः फोटो कंडक्टिव्हिटी म्हणतात आणि वहनक्षमतेतील फरक Δσ हिची व्याख्या प्रकाश असतानाची σ वजा प्रकाश नसतानाची σ अशी आहे सामान्यतः एक काळोखी स्थिती असते आणि आपल्याला हे दाखवायचे आहे की Δσ ची किंमत eηIλτehhcD ही आहे काही प्रमाणात गणित 3 हे गणित 2 सारखे आहे फरक इतकाच की आपण अंकांऐवजी चिन्हे वापरत आहोत गणित 3 च्या अखेरच्या भागात आपण ह्या सूत्रांमध्ये प्रत्यक्ष अंक घालू तर पुन्हा एकदा आपल्याला लागणारी पहिली गोष्ट म्हणजे फोटॉनची संख्या मिळवणे किंवा नमुन्यावर पडलेला फोटॉन फ्लक्स तर Γph हा आपला फोटॉन फ्लक्स आहे ह्याची किंमत I ही तीव्रता भागिले hc ही ऊर्जा अशी आहे तर ही आहे तीव्रता आणि ही आहे ऊर्जा ही hcआहे आपण क्वांटम एफिशिअन्सीची व्याख्या अमुक एका फोटॉन फ्लक्सने निर्मिलेल्या इलेक्ट्रॉन होल जोड्यांची संख्या अशी केली आहे तर Gph म्हणजे निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन होल जोड्यांची संख्या ही अन्य काही नसून क्वांटम एफिशिअन्सी η गुणिले γPh आहे तर ही Iληhcआहे तर ह्या विशिष्ट गणितात प्रति सेकंदाची तीव्रता दिलेली आहे तर प्रति एकक क्षेत्रफळातील तीव्रता दिलेली आहे तर घनफळातील बदल शोधून काढण्यासाठी किंवा एकक क्षेत्रफळात निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन होल जोड्यांची संख्या शोधून काढण्यासाठी आपल्याला मूलतः क्षेत्रफळाने गुणावे लागेल आणि घनफळाने भागावे लागेल प्रति सेकंद प्रति एकक घनफळ इलेक्ट्रॉन होल जोड्यांची संख्या त्यामुळे मी पुन्हा तेच चिन्ह Gph वापरेन परंतु आता हे प्रति एकक घनफळ आहे म्हणजेच अन्य काही नसून phAVolume आहे A रद्द होतो आपण γPhची किंमत घालू ती ηIλhcD इतकी आहे पुन्हा ही स्थिर स्थिती आहे तर आपण कंटिन्यूटी समीकरण लिहू शकतो जर आपण जास्तीचे वाहक इलेक्ट्रॉन मानले तर dΔndt म्हणजे अन्य काही नसून Gph Δnआहे आणि स्थिर स्थितीत हा बदल 0 असतो Δn ची किंमत आहे Gph x τ तुम्ही हे सूत्र योग्य जागी घालू शकता तर हे आहे τηIλhcD हे निर्माण झालेले जास्तीचे इलेक्ट्रॉन आहेत हीच संख्या निर्माण झालेल्या जास्तीच्या होल इतकीदेखील असेल कारण नेहमी इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होतात प्रत्येक वेळी जेव्हा इलेक्ट्रॉन निर्माण होतो तेव्हा होलदेखील निर्माण होते तर वहनक्षमतेतील बदल Δσ अन्य काही नसून Δne μe ΔPμh आहे ह्या दोन्ही संज्ञा समानच आहेत तर हे बाहेर काढून आपण Δσ चे अंतिम सूत्र पुन्हा लिहू ते eηIλτehhcDअसे आहे तर हे गणित काही बाबतीत मागील गणिताप्रमाणे आहे केवळ अंक घालण्याऐवजी आपण अधिक सर्वसमावेशक सुत्र शोधून काढले त्यामध्ये वाहकांची आयुर्मर्यादा लक्षात घेतलेली आहे आणि निर्माण झालेले जास्तीचे वाहकदेखील लक्षात घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये काही अंक घालण्याचा प्रयत्न केला तर आता आपल्याकडे कॅडमियम सल्फाइड हा पदार्थ आहे असे मानू त्याचा आकार 1 mm x 1 mm x 0 1 mm असा दिलेला आहे प्रकाशाची तरंगलांबी दिलेली आहे तर λ 450 nm आणि प्रति एकक क्षेत्रफळाची तीव्रता 1 mW cm 2 अशी दिलेली आहे आपल्याला प्रति सेकंद निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन होल जोड्यांची संख्या शोधून काढायची आहे क्वांटम एफिशिअन्सी ղ 1 आहे येथेही त्याच सूत्राचा वापर करायचा आहे तर प्रति सेकंद निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन होल जोड्यांची संख्या Gph म्हणजे अन्य काही नसून AηIλhc आहे A हे काटछेद क्षेत्रफळ आहे आपण ह्या सर्व किंमती घालू शकतो ह्याचे उत्तर येते 2 26 x 1013 S 1 ह्याला घनफळाने भागले असता आपल्याला प्रति घनफळ इलेक्ट्रॉन होल जोड्यांची संख्या मिळते भाग b मध्ये आपल्याला फोटो कंडक्टिव्हिटी मिळवायची आहे तर Δσ मूलतः eηIλτehhcDआहे हे सूत्र आपण शोधून काढले होते सर्व किंमती ठाऊक आहेतच e व hदेखील दिलेल्या आहेत Δσ ची किंमत 1 30 ω 1 cm 1 मिळते भाग c मध्ये आपल्याला 50V पोटेन्शिअल लावल्यास येणारा फोटो करंट ΔJ मिळवायचा आहे ΔJ अन्य काही नसून t eΔσ आहे येथे e ची किंमत 50 v आहे तर आपण ΔJ ची किंमत मिळवू शकतो ती 6 50 x 104 Am 2 येते करंट मिळविण्यासाठी ΔI ची किंमत ही ΔJ गुणिले काटछेद क्षेत्रफळ A इतकी आहे ही 6 5 mA येते आता आपण गणित क्र 4 पाहू प्रॉब्लेम 4 गॅलीअम आर्सेनाईड नमुन्यावर हेलियम निऑन लेझर झोताने उजेड पाडला हेलियम निऑन लेझर प्रकाशाची तरंगलांबी 632 8 nm आणि तीव्रता 50 mW आहे औष्णिकीकरणामुळे नमुन्यात उष्णतेच्या रूपात किती पॉवर खर्च झाली ह्याची आकडेमोड आपल्याला करायची आहे पुन्हा एकदा आपण ऊर्जा शोधून काढतो ऊर्जा Ehcची किंमत 1 96eV येते ही गॅलीअम आर्सेनाईडच्या 1 42 eV इतक्या Eg पेक्षा जास्त आहे त्यामुळे काय होते की फोटॉनची जास्तीची ऊर्जा ही मूलतः इलेक्ट्रॉन व होलच्या जास्तीच्या ऊर्जेमध्ये रूपांतरित होते ही जास्तीची ऊर्जा उष्णतेच्या रूपात सभोवतालच्या पदार्थाना देण्यात येऊन नष्ट होते ह्या क्रियेला औष्णिकीकरण क्रिया म्हणतात औष्णिकीकरणामुळे वाया गेलेल्या ऊर्जेची किंवा पॉवरची किंमत शोधून काढण्यासाठी आपल्याला फोटॉनची संख्या मिळवावी लागेल ही पुन्हा Ihc आहे ही फोटॉनची संख्या देते तर इलेक्ट्रॉन व होलमध्ये असणारी जास्तीची ऊर्जा जाळीमध्ये वाया जाते ऊर्जा वाया जाते तेव्हा इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडच्या कडेजवळ सरकतो किंवा होल व्हॅलन्स बँडच्या कडेजवळ सरकतो इलेकट्रॉनमध्ये नेहमीच काही औष्णिक ऊर्जा असते तर औष्णिकीकरणानंतर इलेक्ट्रॉनमधील अंतिम ऊर्जा ही बँड गॅप Eg इतकी म्हणजेच 32kT आहे ही व्हॅलन्स बँडच्या सर्वात वरच्या ठिकाणावरून मोजलेली आहे त्यामुळे व्हॅलन्स बँडच्या सर्वात वरील ठिकाण 0 घेतले आहे इलेक्ट्रॉनची जास्तीची ऊर्जा त्याने जाळी ला दिल्यानंतर इलेक्ट्रॉनची ऊर्जा Eg32kTइतकी उरते तर ही इलेक्ट्रॉनची सुरुवातीची ऊर्जा आहे आणि ही अंतिम ऊर्जा आहे त्यामुळे वाया गेलेली ऊर्जा ΔE अन्य किती नसून hc Eg32 इतकी आहे अंकांमध्ये 0 503 eV इतकी आहे तर निर्माण झालेल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनची ही इतकी ऊर्जा वाया गेली निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉनची संख्या पदार्थाच्या नमुन्यावर धडकणाऱ्या फोटॉनच्या एकूण संख्येइतकी आहे वाया गेलेली एकूण पॉवर γPh ΔE आहे ती नमुन्यावर धडकणाऱ्या पॉवर PLhcΔE इतकीच आहे हा अन्य काही नसून नमुन्यावर पडणारी ऊर्जा व अंतिम ऊर्जा किंवा वाया गेलेली ऊर्जा ह्यांचे गुणोत्तर आहे ही बँड गॅपनुसार ठरते ह्या सर्व किंमती ठाऊक आहेत PL 50 mW ही किंमत घातल्यानंतर औष्णिकीकरणामुळे वाया गेलेली पॉवर 12 76 mW इतकी मिळते नमुन्यावर पडणारी ऊर्जा वाढली तर म्हणजेच 1 96 eV च्या हेलियम निऑनऐवजी अधिक ऊर्जा असणारा प्रकाश घेतला तर ΔE वाढेल अर्थात औष्णिकीकरणामुळे अधिक पॉवर वाया जाईल ही गोष्ट नमुन्यावर पडणारा प्रकाश कोणत्या प्रकारचा आहे ते ठरवताना महत्वाची ठरते ज्यायोगे इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होतील आणि नमुन्यावर पडणारी ऊर्जा व पदार्थाची बँड गॅप ह्यांमध्ये खूपच फरक असेल तर बहुतांश उष्णता ही औष्णिकीकरणामुळे वाया जाते आपण हा नमुना एखादे साधन म्हणून वापरणार असू तर ह्या वाया गेलेल्या उष्णतेमुळे साधनाचे तापमान वाढते साधन हे आणखी अकार्यक्षम होते आता आपण अंतिम गणिताकडे वळू प्रॉब्लेम 5 आपल्याकडे सिलिकॉन पदार्थाचा नमुना आहे ह्यात 1015 डोनर आहेत तर ND 1015 डोनर प्रति cm 3 हा नमुना प्रकाशाने उजळवून 1019 इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होतात तर 1019 cm 3s 1 आपल्याला क्वासी फर्मी पातळ्यांमधील अंतर शोधून काढायचे आहे त्याबद्दल आपण एका मिनिटानंतर बोलूच आणि प्रकाशाने उजळविल्यामुळे घडून आलेला वहनक्षमतेतील बदलही शोधून काढायचा आहे तर ह्या निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन होल जोड्या आहेत तर आपल्याला स्थिर स्थितीतील जास्तीचे वाहक शोधून काढायचे आहेत आपण ह्यापूर्वी पाहिले आहे की ह्याची किंमत Gph x τ अशी असते τ ची किंमतही दिलेली आहे τ 10 मायक्रोसेकंद आहे त्यामुळे ही 1014 cm 3 ND ची किंमत 1015 आहे हा सिलिकॉन आहे म्हणून ni ची किंमत 1010 आहे प्रकाशाने उजळविण्यापूर्वी फर्मी पातळीची जागा कोठे होती हे आपण प्रथम शोधू नमुन्यावर प्रकाश पाडण्यापूर्वी EF ची जागा हा n प्रकारचा सेमीकंडक्टर असल्याने EFn EFikTln NDni ह्याची किंमत 0 298 eV येते आणि ती EFi च्या वरच्या बाजूस आहे तर आपण आता ह्यावर प्रकाश पाडू प्रकाशामुळे जास्तीचे इलेक्ट्रॉन व होल तयार होतात तर इलेक्ट्रॉनची नवीन दाटी अथवा संपृक्तता n ही ND Δn इतकी आहे ती 1 1 x 1015 cm 3 इतकी आली तर इलेक्ट्रॉनची जास्तीची संपृक्तता असेल तर त्यामुळे फर्मी पातळी किंचित सरकते ही आपली क्वासी फर्मी पातळी आहे नवीन EFn EFikTln NDni येथे n ची किंमत आता 1 ह्यावरून मिळते 0 3004 फर्मी पातळीतील बदल खूप कमी आहे कारण वाढ अधिक नव्हती परंतु बदल झाला हे निश्चित अशाच प्रकारची आकडेमोड होलसाठी देखील आपण करू शकू EFp EFikTln Pni येथे P म्हणजे ΔP आहे म्हणजेच निर्माण झालेले जास्तीचे वाहक आहेत त्याची किंमत 1014 cm 3 आहे हे केले तर EFp EFi येते 0 238 eV ही पेक्षा कमी EFiआहे पदार्थ प्रकाशाने उजळविल्यास जास्तीचे इलेक्ट्रॉन व होल निर्माण होतात ह्या जास्तीच्या इलेक्ट्रॉन व होलसाठी आपण क्वासी फर्मी पातळी सांगू शकतो आपण आताच तिची आकडेमोड केली त्यावेळी n स्वतंत्ररित्या घेऊन व p स्वतंत्ररित्या घेऊन आपण आकडेमोड केली ह्या मिळालेल्या किंमती म्हणजे पदार्थातील वास्तव फर्मी पातळ्या नाहीत कारण ह्या पातळ्या उजेड पडताना जास्तीच्या निर्माण झालेल्या आहेत परंतु आपण त्यांना n व p प्रकारचे सेमीकंडक्टर मानले तर फर्मी पातळ्याची जागा कोठे असेल ह्याची कल्पना येऊ शकते आणि आता आपल्याला जास्तीची वहनक्षमता Δσ मिळवायची आहे तर आपल्याला असे दिसून आले की इलेक्ट्रॉन संपृक्ततेत अतिशय कमी वाढ झालेली आहे परंतु संपूर्ण संपृक्ततेत खूपच वाढ झालेली आहे तर वहनक्षमतेतील बदल हा बऱ्यापैकी ह्या जास्तीच्या संपूर्ण संपृक्ततेवरून ठरतो त्यामुळे Δσ ही अन्य किती नसून ΔPeμh इतकी आहे तर आपण बहुसंख्यांक वाहकांतील बदलाकडे दुर्लक्ष केले आहे आणि केवळ अल्पसंख्यांक वाहकांतील बदल घेतला आहे μh ची किंमत ठाऊक नाही परंतु आपल्याला DP ची किंमत ठाऊक आहे ती 12 cm2 s 1 इतकी आहे आणि ही अन्य काही नसून kThE आहे तर ह्यावरून आपण h ची किंमत काढू शकतो ती 463 8 cm2 प्रति V प्रति S इतकी येते तर ही आपण येथे घालू शकतो आणि वहनक्षमतेतील बदल मिळवू शकतो ती जास्तीच्या होल 7 42 x 10 3 ω 1 cm 1 वरून ठरते अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रॉन व होलच्या संपृक्ततेत असमतोल असणाऱ्या सेमीकंडक्टरला आपण स्वतंत्ररित्या n प्रकारचा व p प्रकारचा मानू शकतो आणि त्यानंतर मूलतः वहनक्षमतेतील वाढ शोधून काढू शकतो आणि ही वहनक्षमतेतील वाढ मुख्यतः अल्पसंख्यांक वाहकांच्या संपृक्ततेमधील वाढीमुळे होते